विल्सन सोमरफेल्ड क्वान्टम कंडिशन III पार्टीकल मुविंग इन ए कलोम्ब पोटेन्शिअल इन 3d अँड रिलेटेड क्वान्टम नंबर्स मागील लेक्चर मध्ये आपण एका अश्या इलेक्ट्रॉन चा विचार केला जो एका प्लेन मध्ये पोटेंशिअल Vrkrमध्ये मुव्ह होत आहे जे 14π0असे आहे आणि असे आढळले की एनर्जी हि बोहर मॉडेलने दिल्याप्रमाणे तंतोतंत सारखीच बाहेर आली तथापि यात नवीन काय होते की त्याच एनर्जी व्हॅल्यूसाठी आपण ऑर्बिटस देखील मिळवले जे वेगळ्या व्हॅल्यूचे असू शकत होते तर उदाहरणार्थ समजा या सर्व 3 ऑर्बिटस मध्ये एकसारखी एनर्जी आहे आणि अँग्युलर मोमेंटम L1 L2 आणि L3 आहेत आपल्याला असे सापडले कि L1 हे L2 पेक्षा तसेच L2 हे L3 पेक्षा मोठे आहे कारण कि भिन्न अँग्युलर मोमेंटम भिन्न आहेत आणि एनर्जीज समान आहेत तर आपण क्वांटम नंबर्सद्वारे शक्यता समाविष्ट केली ते ऑर्बिटस वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात तर आपण जे पाहिले ते असे आहे कि तेथे समान एनर्जी साठी एकापेक्षा जास्त ऑर्बिटस असू शकतात आणि या 2 क्वांटम नंबर्स म्हणजेच nr आणि nमधील संबंध एनर्जी आणि ऑर्बिट चा प्रकार देते तर हे एक प्रकारचे तयार केलेले क्वांटम मेकॅनिक्स होते जरी ते ओल्ड क्वान्टम थेअरी असे असले तरी परंतु मी हे सर्व का करीत आहे हे काय आहे हे तुम्हाला दिसेल ते म्हणजे ज्या कल्पना नंतर खऱ्या क्वांटम मेकॅनिक्सने दिल्या त्या ज्या खऱ्या क्वांटम मेकॅनिक्सने दिलेल्या कल्पना होत्या त्या जुन्या क्वांटम सिद्धांताद्वारे आधीच स्थापित होत होत्या म्हणूनच मी हे करत आहे या आधीचे आणि हे लेक्चर ओल्ड क्वान्टम थेअरीला समर्पित आहे पुढे 3 डायमेंशनल केसचा विचार करूया आणि 3 डायमेंशनल केस मध्ये काय घडते कि हे ऑर्बिट फक्त xy प्लेन ला कनफाईन्ड राहण्याची गरज नाही अशी शक्यता आहे की ऑर्बिट टिल्ट असू शकते ते अगदी आणखी ज्यास्त टिल्ट असू शकते तर हे टिल्ट एक नवीन क्वांटम नंबर यामध्ये आणणार आहे एक अतिरिक्त तिसरा क्वांटम क्रमांक आणणार आहे तर शक्यता जी आपण विचारात घेत आहोत ती अशी आहे की ऑर्बिट हे xy प्लेन च्या संदर्भात देखील टिल्ट असू शकते आणि ते टिल्ट हे तिसऱ्या क्वांटम नंबर द्वारे ठरवले जाणार आहे तर त्यासाठी आता आपण एका न्यूक्लिअस भोवती इलेक्ट्रॉनच्या पूर्ण 3 डायमेन्शनल मोशनचा विचार करतो ज्याला ऍटमवर क्वांटम कंडिशन्स चा अनुप्रयोग असेही म्हटले जाऊ शकते हा पूर्ण ग्लोरिफाइड 3 डायमेंशनल व्ह्यू आहे तर या केसमध्ये एनर्जी हि मी हे स्फेरिकल कॉर्डिनेट्स वापरणार आहे आणि एनर्जी हि E 12mr212mr2212mr22 kr अशी दिली जाते तर आता तिथे 3 असणार आहेत 3 जनरलाईज्ड मोमेंटा असणार आहेत आणि हे काय आहेत हे pr आहेत जे ∂E∂ṙ असे आहे जे mṙ आहे हे p आहे जे ∂E∂θ̇ आहे जे mr2̇ आहे आणि हे pϕ जे ∂E∂̇च्या बरोबर आहे जे mr2ϕ̇ असे आहे आणि हे काय आहेत तुम्ही पाहू शकता की हे r ला लागून असलेल्या मोशनशी जोडलेले आहे आणि त्याला लिनियर मोमेंटम चे डायमेन्शन आहे हे दुसरे एक आहे ज्याला अँग्युलर मोमेंटम चे डायमेन्शन आहे आणि तसेच तिसरा तसाच आहे का आणि त्यांचे अर्थ काय आहेत तर चला आपण बघूया की 3 डायमेन्शन मध्ये मूव्ह होत असलेल्या पार्टीकल चे अँग्युलर मोमेंटम काय आहे हे r mv आहे जे मी mrr× rr r rsinθलिहू शकतो आणि तुम्ही हे क्रॉस प्रॉडक्ट घ्या हे mr2rmr2sinθrअसे येत आहे आणि हे काहीच नसून mr2 mr2sinθ आहे मला तुम्हाला पूर्वीच्या पद्धतीवरून याची आठवण करून देऊ द्या कि हे काहीच नाही परंतु xsinϕ ycos असे आहे आणि काहीच नाही परंतु xcosθcosϕycosθsinϕ zsin θअसे आहे म्हणून जर मी हे यामध्ये ठेवले चला तर आपण ते करूया तर अँग्युलर मोमेंटम वेक्टर L हा mr2 xsinϕ ycos mr2sinθ असा येतो तरया एक्स्प्रेशनपासून सुरवात करून L mr2 mr2sinθ मी आता तुम्हाला हे दाखवणार आहे कि p हे काहीही नसून L च्या z कंपोनंट च्या समान आहे आणि L स्क्वेअर हे काही नसून p2p2 आहे तर चला आपण ते करूया जर मी L चा z कंपोनंट घेतला तर तो पासून 0 आहे हे तुम्हाला z कंपोनंट पासून 0 योगदान देते mr2sinθ आणि चा z कंपोनंट आहे तर हे mr2sinθz असे येते आणि हे काही नसून परंतु pआहे तर मी तुम्हाला काय दाखवले आहे कि p हे L z शिवाय काहीच नाही आणि L साठी असलेल्या एक्सप्रेशन पासून जे mr2 mr2sinθ आहे मी हे p psinθ असे लिहू शकतो आणि एकमेकांना पेरपेंडीक्युलर आहेत तर हे लगेच सूचित करते की L2p2p2 असे आहे तर चला आपल्याला काय सापडले ते पाहू या आपल्याला असे आढळले की न्यूक्लियस भोवती इलेक्ट्रॉनच्या 3 डायमेन्शनल मोशन साठी एनर्जी हि 12mr212mr2212mr22 kr अशी दिली जाते आणि pr mr p mr22 आणि p12mr22 आहे आणि हे काहीहि नसून परंतु Lzआहे आणि p हे असे आहे की L2 ते अँग्युलर मोमेंटम आहे मी अँग्युलर मोमेंटम साठी L वापरतोय L2p2p2 जसे आत्तापर्यंत आपल्याला हे सापडले आहे आता सेंट्रल फील मोशनसाठी प्रामुख्याने जेव्हा v हा 1rया फॉर्मचा आहे फोर्स सेंट्रल आहे L कॉन्सर्व्हड आहे आणि याचा अर्थ L चे सर्व कॉम्पोनन्ट्स कॉन्सर्व्हड आहेत ऑल राईट तर याचा अर्थ काय आहे कि L2p2p2 हे संपूर्ण मोशन च्या दरम्यान कॉन्स्टन्ट आहे आणि Lzp mr2 देखील एक कॉन्स्टन्ट आहे तर आता क्वांटम कंडिशन्स लागू करूया हे काय देत आहे Pdϕ ला अप्लाय करण्यासाठी सर्वात सोपे आहे जे काही नसून परंतु Lz2π हे कॉन्स्टन्ट nh च्या बरोबर असावे किंवा Lzn ती एक क्वांटम कंडिशन आहे p साठी pdθ चे इंटिग्रल असणार आहे आणि आपण हे पाहणार आहोत कि याचा लिमिट्स काय असणार आहेत जे ∫L2 Lz2 dθnhच्या बरोबर आहे राईट आणि आता Lzहा L अँग्युलर मोमेंटम चा z कंपोनंट आहे कारण कि Lzहा L चा z कंपोनंट आहे याचा अर्थ मॉड्यूलस Lz हे L पेक्षा कमी किंवा बरोबर असणे आवश्यक आहे आता चला ∫√L2 Lz2 dθ या कडे पाहुयात आता जर तुम्हाला L2 Lz2 हे रिअल हवे असल्यास तर L2 Lz2 ≥0 आणि θ≥Lz2L2 आणि LzL≤sinθ≤LzL असे आहे आणि म्हणूनच येथून हे इंटिग्रल θ L2 Lz2 dθ बनते पुन्हा आपण हे इंटिग्रल कसे मोजले जाते त्यामध्ये जात नाही परंतु ती किंमत आहे जी तुम्ही इंटिग्रल केल्यानंतर 2πL ।Lz। अशी येते तर आपल्याला जे सापडले ते ∫pdϕ nh आहे जे तुम्हाला Lzn असे देते आणि ∫pd2πL Lz किंवाL Lz हे n च्या समान आहे किंवा L Lzn जे nn आहे तर आपल्याला काय मिळाले आहे कि अँग्युलर मोमेंटम अँग्युलर मोमेंटम चा z कंपोनंन्ट n च्या एवढा आहे आणि कारण कि हे z कंपोनंन्ट आहे ते पॉजिटीव्ह किंवा निगेटिव्ह दोन्ही किमती घेऊ शकते तर मी असे सांगेन की n हे 0 किंवा पॉजिटीव्ह किंवा निगेटिव्ह पूर्णांक असू शकते ते पूर्णांक आहेत परंतु पॉजिटीव्ह किंवा निगेटिव्ह व्हॅल्यूज घेतात L जे अँग्युलर मोमेंटम चे मॅग्निट्यूड आहे ते nn च्या एवढे होणार आहे आणि तुम्ही हे पाहू शकता की n ने 1 2 आणि असेच पुढे अश्या व्हॅल्यूज घ्याव्या जेणेकरून जरी n हे 0 असेल तर तेथे n कडे फायनाईट अँग्युलर मोमेंटम असण्याची एक शक्यता आहे आपण 0 अँग्युलर मोमेंटम वगळत आहोत तर आता आपल्याला 2 क्वांटम नंबर्स मिळाले आहेत n आणि n nहे nn हे टोटल अँग्युलर मोमेंटम शी संबंधित आहे आणि n हे अँग्युलर मोमेंटम च्या z कंपोनंन्ट शी संबंधित आहे तर पुन्हा एकदा फक्त सारांश करूयात Lz जे p आहे ते n च्या बरोबर आहे आणि n 0 आणि ±1 ±2 आणि असेच पुढे आहे L जे टोटल अँग्युलर मोमेंटम चे मॅग्निट्यूड आहे ते nn असणार आहे तर हे ज्याच्या बरोबर असणार आहे त्याला kℏ असे म्हणूया k हे 1 2 3 आणि असेच पुढे असे असणार आहे आहे कारण कि आपल्याला असे सापडले आहे कि Lz। ≤L हे अपरिहार्यपणे सूचित करते की n Kℏ किंवा n हे मायनस k आणि k मध्ये कनफाईन्ड आहे याचा अर्थ असा आहे की तुमच्याकडे नेट अँग्युलर मोमेंटम kℏ असू शकते आणि ते अश्या दिशेमध्ये असू शकते जे z दिशेमध्ये आहे नेक्स्ट ते असू शकते तर हे kℏ असणार आहे किंवा k असे होईल जेणेकरून अँग्युलर मोमेंटम हे विशिष्ट दिशेने निर्देशित केले जाईल ती कोणतीही अनियंत्रित दिशा असू शकत नाही प्रोजेक्शन k ℏ हे असणे आवश्यक आहे तिसरे म्हणजे माझ्याकडे हे kℏ असू शकते आणि z कंपोनंन्ट k 2 असेल मी फक्त हे प्रतीकात्मकपणे काढत आहे हे कोन तंतोतंत सारखे होण्यासाठी लिहिलेले नाहीत खरं तर k वजा 2 h 2 जर मी ते दाखवले तर ते असे असेल आणि अँग्युलर मोमेंटम त्यापेक्षा जास्त असेल तर हे k 2ℏ kℏआहे एवढेच नाही तर ते उलट दिशेने असू शकते म्हणून जर मी स्केलवर काढले तर पहिले देखील असे होणार नाही त्याऐवजी ते k h अगदी बरोबर kℏ हे असणार आहे हे उलट दिशेने देखील असू शकते नेट अँग्युलर मोमेंटम हे दुसरी दिशा असू शकते आणि मॅग्निट्युड kh हेच राहते आणि z कंपोनंन्ट kℏ असू शकतो माझ्याकडे k ℏ हे देखील असू शकतो आणि अँग्युलर मोमेंटम पॉईंट अशा प्रकारे kℏअसू शकते माझ्याकडे निगेटिव्ह दिशेने अँग्युलर मोमेंटम k 2ℏ असे देखील असू शकते आणि नेट अँग्युलर मोमेंटम हे या पद्धतीने पॉईंट करते तर हे जे दर्शवत आहे ते काही प्रकारचे स्पेस क्वांटायझेशन आहे ते म्हणजे ऑर्बिटस असे आहेत की ते एकतर xy प्लेन मध्ये असू शकतात किंवा ते टिल्ट असू शकतात परंतु ते अहेतूक टिल्ट असू शकत नाहीत ते अश्या पद्धतीने टिल्ट असतील जेणेकरून z कंपोनंन्ट हा अजूनही चा पूर्णांक गुणक असेल आणि टोटल अँग्युलर मोमेंटम हा सारखाच राहील तर आपल्याला टोटल मोमेंटम आणि अँग्युलर मोमेंटम च्या z शी संबंधित 2 क्वांटम नंबर्स मिळाले आहेत n आणि n मला pr dr हे nr h च्या बरोबर करायचे बाकी आहे चला आपण आता ते करू या म्हणून लक्षात ठेवा एनर्जी 12mr212mr2212mr22 kr च्या बरोबर होती आणि पटकन मी हे pr22mp22mp22msin2 kr असे लिहू शकतो आणि तुम्ही हे पाहू शकता आपण हे आधी कश्यापासून हे डीराइव्ह केले आहे हे काहीच नसून pr22mL22mr2 krच्या बरोबर आहे तर माझ्याकडे दिलेली एनर्जी pr22mL22mr2 krअशी दिली आहे तर pr हे √ असे दिले जाते जे तंतोतंत सारखे एक्स्प्रेशन आहे जे मी 2 डायमेन्शनल केस मध्ये प्राप्त केले आहे तर हे तंतोतंत सारखे एक्स्प्रेशन आहे जे आपण 2 डी केस मध्ये मिळवले होते मला आधीच्या लेक्चर मध्ये असे लिहू द्या तर ते मला तंतोतंत तेच उत्तर देईल जर मी ∫prdr nrh असे केलेमी तुम्हाला त्या लेक्चर कडे परत जाण्याचा आग्रह करीन आणि मला तंतोतंत सारखेच उत्तर मिळेल En mk22n22 जे mZ2e4322022n2 या सारखे आहे जेथे n आता nrnn असणार आहे ती n ची आणि nr चे किंमत आहे कारण n मिनिमम हे एक आहे जे 0 1 2 आणि असेच पुढे असू शकते तर या मध्ये या लेक्चर मधून मी तुम्हाला जे दाखवले आहे ते म्हणजे जर आपण पूर्ण 3 डी मोशनला परवानगी दिली तर काय होते एक E हे 12mr212mr2212mr22 kr असे दिले जाते आणि क्वांटम कंडिशन्स आहेत कि pr dr हे nr h pdθ च्या समान आहे जे nh बरोबरीचे आहे आणि pd हेnh बरोबरीचे आहे आणि आपल्याला असे आढळले की nr हे 0 1 2 आणि असेच पुढे असेल n हे 1 2 आणि असेच पुढे असेल nहे 0 प्लस मायनस 1 प्लस मायनस 2 आणि असेच पुढे असेल यापेक्षा महत्त्वाचे आपल्याकडे काय आहे ते म्हणजे आपल्याकडे आता 3 क्वांटम नंबर्स आहेत याद्वारेआपल्याला हे देखील सापडले कि मॉड ऑफ n हे n पेक्षा कमी किंवा सारखे होते जेथे n nn कारण z कंपोनंन्ट हा टोटल अँग्युलर मोमेंटम पेक्षा कमी किंवा समान असणे आवश्यक आहे तर आपल्याला 3 क्वांटम नंबर्स मिळाले आहेत तिसरे म्हणजे एनर्जी En ही बोहर मॉडेल e v ने दिल्यासारखीच तंतोतंत येत आहे परंतु आता एका ऑर्बिट ज्याची एनर्जी En आहे हे युनिक असणे याची शक्यता गेली आहे त्याऐवजी आपल्याकडे असे असू शकते की भिन्न ऑर्बिटस जे nr n theta आणि n या भिन्न क्वांटम नंबर्ससह आहेत याची एनर्जी En हि nrn।n। यावर अवलंबून राहून सारखी असू शकते तर हे असे देते की ऑर्बिटला 3 नंबर्स आहेत जे मी n म्हणून लिहू शकतो जे nrn।n।याच्या सारखेच आहे k जे टोटल अँग्युलर मोमेंटम देते आणि n n≤k तर या कल्पना आहेत मी फक्त असे करत आहे कि कल्पनांचा परिचय करून देत आहे क्वांटम नंबर्सची कल्पना या क्वांटम कंडिशन्स मधून कशी निर्माण झाली आणि या आपल्याला क्वांटम नेचर अधिकाधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याकडे नेत आहेत कॅल्क्युलेशन्स मी तुम्हाला विल्सन सॉमरफेल्ड क्वांटम कंडिशन वर आधारित काही साधे कॅल्क्युलेशन्स देणार आहे जी आज सुद्धा वापरात आहेत आणि तुम्ही नंतर काय पाहू शकाल कि पूर्ण क्वांटम मेकॅनिक्स अस्तित्वात आल्यावर जेव्हा आपण त्याच्यासोबत प्रॉब्लेम्स सोडवण्यास सुरुवात करतो की या कल्पना खऱ्या क्वांटम मेकॅनिक्सच्या किती जवळ आल्या काय महत्वाचे आहे आणि मी पुढील लेक्चर मध्ये काय कव्हर करणार आहे ते म्हणजे हे 3 क्वांटम नंबर्स आहेत आता लोक वेगवेगळ्या अणूंचे स्पेक्ट्रम आणि पेरियॉडिक टेबल सुद्धा समजावण्याचा प्रयत्न करतात आणि इलेक्ट्रॉन स्पिनची संकल्पना घेऊन आले